मी इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स 1 च्या 6 व्या व्याख्यानात स्वागत करतो आणि आज आपण दोन चलांच्या फंक्शन च्या लिमिट विषयी चर्चा करणार आहोत तर आज आपण खासकरुन आता अनेक व्हेरिएबल्सच्या डिफ्रनशिअल कॅल्क्युलस आणि फंक्शन्स विषयी बोलत आहोत आणि मी लिमिट घालण्यापूर्वी अनेक व्हेरिएबल्ससाठी कोणत्या प्रकारची फंक्शन्स वापरतो याविषयीही चर्चा करणार आहे तर प्रथम मी तुम्हाला दोन व्हेरिएबल्सची फंक्शन्स सादर करतो तर फंक्शन हे आपल्याकडे एक व्हेरिएबल असणाऱ्या फंक्शन कार्य सारखे आहे परंतु तेथे आपण y x हा विचार करतो तर ते फक्त एक व्हेरिएबल म्हणून वापरले जातात परंतु आता येथे दोन व्हेरिएबल्स x आणि y वर अवलंबून आहे तर हे दोन व्हेरिएबल्सचे फंक्शन आहे आणि हे x व y या दोन व्हेरिएबल्सचे वास्तविक मूल्यवान फंक्शन आहे जर प्रत्येक हे x y प्रतलाचे विशिष्ट भाग आहे त्याला फंक्शनचे डोमेन म्हणतात आणि जर आपण हे वापरून ची व्हॅल्यू निश्चित केली तर दिलेल्या f x y च्या नियमांनुसार आहे तर आपण या फंक्शनला दोन व्हेरिएबल्सचे फंक्शन म्हणून कॉल करतो तर डोमेन म्हणजे काय डोमेन मुळात x y x y प्लेनचा सेट असतो ज्यासाठी ची व्याख्या केली जाते आणि रेंज x बिंदू x y च्या परस्पर z च्या एकूण संभाव्य मूल्यांचे संग्रह आहे तर येथे आपण ला डिपेंडेंट स्वतंत्र व्हेरिएबल्स आणि झेड डिपेंडेंट व्हेरिएबल म्हणून कॉल करू तर या परिस्थितीत आपण आणि z अक्षांच्या समन्वय प्रणालीचा विचार करू या आणि उदाहरणार्थ xy प्लेनमधील हा मुद्दा येथे या बिंदूद्वारे दर्शविला जातो आणि xy प्लेनमधील या बिंदूचे समन्वय x आणि y तर या बिंदूशी संबंधित जर आपण या ची गणना केली तर उदाहरणार्थ येथे या बिंदूवरील z अक्षासह ही उंची x या फंक्शनची आहे तर हा मुद्दा येथे 3 डायमेनशनल प्रणाली x कोऑर्डिनेंट y कॉर्डिनेंट आणि z कोऑर्डिनेट जो आहे तर आता जर आपण डोमेनमधील बिंदूशी संबंधित हे सर्व बिंदू गोळा केले तर एक पृष्ठभाग तयार होइल तर येथे 3 डायमेनशनल प्रतलात दोन चलांचे कार्य हे पृष्ठभागाचे प्रतिनिधित्व करते तर हे फंक्शन z हे बरोबर समान आहे जे या 3 डायमेनशनल समन्वय प्रणालीतील पृष्ठभागाचे प्रतिनिधित्व करते तर आता आपण या उदाहरणाचा विचार करूया येथे हा वास्तव संख्या असल्याने येथे अरग्यूमेन्ट आणि यामुळे सूचित होईल आणि म्हणूनच आपल्याला डोमेन D मिळतो ज्यामध्ये मधील सर्व बिंदू वास्तव आहेत म्हणजे दोन्ही वास्तव आहेत तर प्लेनमध्ये जिथे तर हहि xy प्लेनमधील हि वर्तुळाकार डिस्क आहे जि या फंक्शन चा डोमेन आहे तर या डोमेनमधील बिंदूंसाठी z च्या संभाव्य मूल्यांची मूल्ये म्हणजे श्रेणी तर येथे आपल्या लक्षात आले की येथे वर्गमूळाचे हे मूल्य 0 आणि 1 च असेल तर येथे रेंज R तर या कार्याचा हा आलेख आहे जो मूळत गोलाच्या अर्ध्या भागाच्या वरचा अर्धा गोल आहे तर येथे z अक्ष x अक्ष आणि y अक्ष तर येथे हे डोमेन जे गोलाकार डिस्क x वर्ग अधिक y वर्ग 0 पेक्षा कमी किंवा 0 च्या समान असेल आणि या गोलाकार डिस्कच्या प्रत्येक बिंदूवर आपण मूल्य मोजले आहे आणि पृष्ठभाग प्लॉट केला आहे तर हे दोन व्हेरिएबल्सच्या फंक्शन्सची भूमितीय व्याख्या आहे आता आपण लिमिट आणि कनट्युनिटी भागाकडे जाण्यापूर्वी आपल्याला x y प्लेनमधील दोन बिंदूंमधील अंतरांची संकल्पना माहित असणे आवश्यक आहे तर जर आपल्याकडे दोन बिंदू p आणि q आहेत तर येथे दोन कोऑरडीनेट्स आहेत x0 y0 आणि x1 y1 मग या दोन बिंदूंमधील अंतर काय आहे तर ज्याला आपण सहजपणे शोधू शकतो की आपण हा त्रिकोण तयार केला आहे तर येथे ही उंची y1 y0 सारखी असेल आणि ही x1 x0 असेल आणि आता हे अंतर P Q असेल तर हे अंतर आहेआपण आता बिंदू च्या बाजूच्या क्षेत्राचा देखील परिचय देऊ तर xy प्लेन मध्ये बिंदू x0 y0 P म्हणून दिलेला आहे जो P द्वारा येथे नोंदविला गेला आहे नंतर आपण या पॉईंट P चे डेल्टा नेबरहूड क्षेत्र म्हणजे काय ते सामान्यत किंवा दर्शवितात तर येथे तर स्वाभाविकच आता ही येथे पुन्हा खुली गोलाकार डिस्क आहे जी येथे दर्शविली जाते हा बिंदू P आणि त्रिज्या आहे आणि आता या डिस्कमधील सर्व बिंदू येथे या संबंधास समाधान देतात हे या बिंदूचे नेबरहूड P आहे लक्षात घ्या की ही एक ओपन नेबरहूड आहे कारण सीमा समाविष्ट नाही जर आपण इथे बरोबर किंवा पेक्षा कमी समाविष्ट केले तर या डिस्कची सीमा ज्याचा अर्थ असा आहे कि तेथे वर्तुळ देखील या बिंदूमध्ये समाविष्ट केले जाईल तर हे P चे ओपन नेबरहूड त्रिज्यासह आहे ही नेबरहूड क्षेत्रासाठीची सर्वात सामान्य व्याख्या आहे परंतु आपण या बिंदू P च्या आसपासचे चौरस म्हणून देखील ओळखू शकतो जे x ने आणि यांच्यात स्थित आहे y देखील आणि दरम्यान स्थित आहे आणि हे येथे दर्शविलेले आहे येथे अर्धा वर्ग हा P बिंदू आहे तरएक व्हेरिएबलच्या फंक्शनचे लिमिट तर दोन व्हेरिएबल्सच्या फंक्शन्ससाठी लिमिट ची संकल्पना आपण आठवू या प्रथम एका व्हेरिएबलच्या फंक्शनच्या लिमिट विषयी चर्चा करणे आवश्यक आहे आणि मुख्यत आपण आता या लिमिटच्या डेल्टा एप्सिलॉन व्याख्येवर लक्ष केंद्रित करूया जे अनेक व्हेरिएबलच्या कार्ये मर्यादेविषयी चर्चा करणे फार महत्वाचे आहे तर आपण येथे एका चल केससाठी म्हणतो की हे प्रत्येकसाठी असल्यास जर प्रत्येक ϵ 0 साठी असेल तर या x0 च्या नेबरहूड क्षेत्राशी संबंधित सर्व x असे सूचित करते की तर मी येथे या प्लॉटच्या सहाय्याने आपल्याला ही संकल्पना स्पष्ट करतो तर आपल्याकडे f फंक्शन आहे ज्याची x या x0 जवळ जाण्याचे लिमिट L आहे तर येथे हा बिंदू x0 आहे हा बिंदू x0 आणि नंतर याच्या अनुरुप हे मूल्य तेथे आहे तर ही व्याख्या शी संबंधित काय म्हणते तर ही खूपच लहान संख्या किंवा काहीही असू शकते तर या एप्सिलॉन पॉझिटिव्हचा अर्थ असा आहे जे येथे या च्या आसपास असलेल्या अंतराद्वारे दर्शविले जाते तर प्रत्येक एपिसिलोनसाठी जरी लहान असले तरी या x0 च्या आजूबाजूच्या भागात नेहमीच अस्तित्वात आहे जे येथे आहे आणि आता आपण काही x ह्या नेबरहूड मध्ये घेतले तर हे आहे तर आता जर तुम्ही या नेबरहूड क्षेत्रामध्ये काही बिंदू घेतले तर त्याचे वजा हे या L मूल्यातील फरक किंवा त्या L पेक्षा कमी होईल होय हा येथे आहे तर मी ते फक्त लिहितो हे आहे तर हा फरक त्यापेक्षा कमी असेल आणि हे फंक्शन x बरोबर आहे तर बिंदू x0 वर फंक्शनची लिमिट निश्चित करा फंक्शनला या बिंदू x0 वर परिभाषित केले जाऊ शकत नाही आणि म्हणूनच येथे x बरोबर वगळण्यात आले आहे तर दुसऱ्या शब्दांत जर आपण मध्ये फरक करू शकतो तर हा फरक येथे जर आपण या x0 च्या आसपासच्या छोट्या छोट्या क्षेत्राचा विचार करून हे छोटेसे फरक करू शकू तर आपण असे म्हणतो की हा हे च्या लिमिट इतका आहे तर आता आपण हे उदाहरण घेऊ या की चे लिमिट किती आहे आणि या ठिकाणी हे लिमिट 4 आहे हे येथे स्पष्टपणे दिसून येते आणि आता हे खरोखर आहे की आपण हा दृष्टिकोन वापरुन हे सिद्ध करू तर आपल्याला काय दर्शवायचे आहे आपल्याला ते दर्शविणे आवश्यक आहे की दिलेल्या साठी तेथे अस्तित्वात असेल तर हे 1 च्या जवळचे नेबरहूड आहे जर आपण या नेबरहूड क्षेत्राकडून काही विचारात घेतो तर हे सूचित करेल की हे तर हे सिद्ध करण्यासाठी आपण हा फरक येथे ने सुरू करू तर हे मॉड्यूलस तर या नेबरहूड क्षेत्रातील सर्व x त्या चे समाधान करतात तर येथे 3 होते तर 3δ पेक्षा कमी आणि आता आपले ध्येय काय आहे हा फरक दिलेल्या एप्सिलॉनपेक्षा लहान बनवण्यासाठी आहे जर आपण येथे आताच्या बरोबर किंवा त्यापेक्षा कमी सेट केले तर आपल्याला आणि दरम्यानचे रिलेशन मिळेल सोडून दिल्यास आता हा फरक कमी झाल्यासारखे आपण निवडू शकतो तर काय संबंध आहे संबंध 3≤ϵ आहे तर आपण हे निवडल्यास आपण जर हा डेल्टा पेक्षा ३ ने कमी किंवा त्याच्या बरोबर निवडला असेल तर आपल्याकडे हा संबंध आहे की जो आपण येथे पाहिला आहे हा फरक त्यापेक्षा कमी आहे या संबंधामुळे आपण हा निवडू शकतो आणि मग हा फरक पेक्षा कमी होईल या आलेखाची परिस्थिती आपण पाहू शकतो उदाहरणार्थ हे उदाहरण आहे आणि x 1 वर फंक्शनचे मूल्य 4 आहे आणि आता आपण कोणतेही नेबरहूड क्षेत्र घ्या तर उदाहरणार्थ आपण येथे हा परिसर निवडला आहे म्हणूनच आजूबाजूचे एखादे नेबरहूड क्षेत्र या ठिकाणी पुन्हा संबंधित आहे म्हणून सामान्यत जेव्हा लहान असते तेंव्हा देखील लहान असतो आणि जेव्हा मोठे असते तेव्हा आपल्याकडे त्या बिंदूभोवती एक मोठा नेबरहूड असतो उदाहरणार्थ येथे आपण या बिंदू 4 च्या आसपास एक मोठा नेबरहूड क्षेत्र निवडला आहे आणि तरीही हा देखील मोठा आहे तर या नेबरहूड क्षेत्रामधील हे सर्व या संबंधास समाधान देतात की या फंक्शन मधील फरक वजा 4 हा पेक्षा कमी आहे तर लिमिट अस्तित्वात नसल्यास लिमिट च्या अस्तित्वाचे काय होईल उदाहरणार्थ च्या जवळपास जात आहे या ठिकाणी उजवी किंवा डावीकडील L च्या बरोबरीची लिमिट नाही आणि जर आपण येथे या L च्या आसपास एखादा नेबरहूड शोधण्याचा प्रयत्न केला तर काय होईल आणि या x0 च्या आसपासचे नेबरहूड अस्तित्वात असतील किंवा नाही तर उदाहरणार्थ येथे हे नेबरहूड आहे परंतु या ठिकाणी आपल्याला जे दिसते की या x0 चे कोणतेही नेबरहूड क्षेत्र नाही आपण जितके लहान नेबरहूड क्षेत्र घ्याल आणि या दरम्यान कोणताही तर फंक्शन चे मूल्य आणि ही लिमिट यामधील फरक येथे यापेक्षा अधिक होईल तर हे स्पष्ट आहे की आपण या नेबरहूड क्षेत्रामध्ये येथे आणि नंतर कुठल्याही बिंदूचा घेत आहात आणि आणि या मधील फरक येथे पेक्षा अधिक वाढेल तर या परिस्थितीत आपल्याकडे अशी शक्यता नाही की दिलेल्या साठी तेथे या x0 च्या नेबरहूड मध्ये अस्तित्त्वात आहे तर परिस्थितीत दिलेल्या स्थितीत असा फरक अस्तित्वात नाही की वजा हे पेक्षा कमी असून x हा नेबरहूड मधील असेल पुन्हा आठवा लिमिटचे अस्तित्व असे होते की लिमिट x हे x वर जाईल पण हे समान असते आणि याचा अर्थ असा की L चा प्रत्येक नेबरहूड म्हणजे द्वारे दर्शविलेले प्रत्येक नेबरहूड भाग अस्तित्त्वात आहे जेंव्हा हा च्या नेबरहूड क्षेत्रात असेल तर जेव्हा x च्या नेबरहूड क्षेत्रात असेल तर दोन व्हेरिएबल्सच्या फंक्शन चे लिमिट यावर आपण आता चर्चा करू तर हे येथे केवळ सामान्य परिभाषा चालू आहे म्हणून हा कदाचित दोन डायमेंशन प्रतल दर्शवेल उदाहरणार्थ मध्ये आणि पुन्हा ही व्याख्या लिमिट च्या व्याख्या सामान्यीकरणासाठी केली जाईल तर उदाहरणार्थ या ठिकाणी आपण D म्हणून परिभाषित केलेल्या दोन व्हेरिएबल्सचे फंक्शन म्हणून z घेतो आणि D हा P बिंदू घेऊ तर दिलेल्या वास्तव संख्येसाठी तथापि लहान आहे आपल्याला अशी वास्तविक संख्या सापडते की प्रत्येक बिंदू x y या बिंदूच्या शेजारमध्ये x0 y0 यास सॅटिसफाय करते तर आपण L लिमिट असल्याचे सांगू तर याचा अर्थ काय आहे या वजा हे एप्सिलॉनपेक्षा कमी आहे जेथे हे या naught naught च्या नेबरहूड मध्ये येतात तर म्हणून दिलेल्या एप्सिलॉन साठी आपल्या ला असा डेल्टा सापडला तर आपण फंक्शन चे लिमिट विचारात घेऊ पुन्हा या लीमिट च्या अस्तित्वासाठी फंक्शन x0 y0 वर परिभाषित केले जाऊ शकत नाही आणि म्हणूनच आपण हे x y x0 y0 च्या बरोबरीने वगळू शकतो आणि मग हीL या वास्तविक संखेला जेंव्हा असेल तर फंक्शन लिमिट म्हणतात प्रतिकात्मकपणे आपण पुन्हा दर्शवितो जर आपण हे गणित दोन व्हेरिएबलच्या फंक्शन पासून घेत असाल तर आपल्याला हे सिद्ध करायचे आहे की ϵδ दृष्टीकोन वापरुन0 हे लिमिट आहे तर मग आपण कसे पुढे जाऊ आता कारण 0 0 येथे हे फंक्शन परिभाषित केलेले नाही आणि आपण हा फरक विचारात घेत आहोत हे मर्यादित मूल्य 0 पेक्षा कमीआहे आहे जर आपण आता या फरकापासून सुरुवात केली तर हे आहे कारण हे धन होणार आहे आणि चे परिपूर्ण मूल्य आहे आणि आपल्याला माहित आहे की चे मूल्य नेहमीच 1 आणि 1 दरम्यान असते तर हि क्वानटीटी 1 ला बांधले जाते तर हे 1 पेक्षा कमी आहे याचा अर्थ असा की हा फरकच्या बरोबरीपेक्षा कमी आहे आणि आपल्याला काय माहित आहे याचा नेबरहूड 0 0 बिंदूआहे कारण हे लिमिट 0 0 पर्यंत घेते तर हे 0 0 किंवा त्याऐवजी 0 0 चे नेबरहूड काय आहे ते आहे किंवा तर आपण ही असमानता तिथे वापरु शकतो तर या नेबरहूड क्षेत्रामधील पेक्षा कमी आहे आणि आम्ही दिलेल्या हा फरक कमी सेट करू इच्छित आहोत आणि आम्ही अशी असमानता शोधत आहोत ज्यामुळे आम्ही ही असमानता पूर्ण करतो तर हा फरक जर तुम्हाला पेक्षा कमी करायचा असेल तर तर हे संबंध आपण आणि दरम्यान मिळवू शकतो म्हणूनच जर आपण असे निवडले असेल तर नंतर आपण लिमिट सह केले आहे जो हा फरक चे समाधान करतो तर जर आपण दिलेल्या साठी जर आपण निवडले असेल तर फंक्शन व्हॅल्यू आणि त्याचे मर्यादित मूल्य यामधील फरक कमी असेल तर हे येथे पेक्षा कमी असेल आपण या नेबरहूड क्षेत्राकडून x y घेतल्यास हे पुन्हा लक्षात ठेवण्यासाठी आपण कोणत्याही बिंदू घेतले तर आणि फंक्शन व्हॅल्यूमधील फरक आणि त्याचे मर्यादित मूल्य यांच्यासह प्रारंभ केला आहे आणि कसा तरी त्यानुसार हा फरक लिहावा लागेल की आपण या डेल्टा असमानता बिंदूच्या शेजारच्या 0 0 या ठिकाणी वापरू शकतो आणि एकदा आपण कडे पोहोचलो की मग हे सेट करणे च्या बरोबरीचे असले पाहिजे कारण आपल्याला हा फरक करायचा आहे येथे हा फरक फंक्शनवजा लीमिट चे मूल्यापेक्षा कमी तर या फरकामधून आपण असे म्हणू शकतो की दिलेल्या ठिकाणी अस्तित्वात आहे संबंध आहे की तर हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला आणखी एक उदाहरण हवे तर या ठिकाणी या कारणास्तव पुन्हा फंक्शन परिभाषित केलेले नाही जेंव्हा तर हे 0 होईल परंतु आता हे सिद्ध होईल की हे लिमिट 0 आहे आपण येथे थेट 0 0 0 बदलू शकत नाही कारण हे 0 आणि नंतर 0 सारखे असेल आणि तेथे Lहॉस्पिटल चा नियम नाही आपल्याकडे एल हॉस्पिटल नियम असलेल्या एका व्हेरिएबलच्या बाबतीत आपण कोणता नियम लागू करू शकतो आणि जो म्हणतो की डेरीवेटीव ही लिमिट डेरिव्हेटिव्हच्या गुणोत्तरांच्या लिमिट इतकी असेल परंतु येथे म्हणून आपण या समीकरणामध्ये x आणि y चे थेट मूल्य बदलू शकत नाही तर हे सिद्ध करू की हे लिमिट अप्रोच वापरुन पुन्हा 0 होईल तर आपण हे घेतो आणि मागील उदाहरणाप्रमाणे आपण पुन्हा विचार करतो फंक्शन मधील फरक हा आणि आता हे च्या बरोबर आहे आणि आता हे धन आहे तर आपल्याकडे मुळात आहे आणि आता उद्दीष्ट समान आहे की आपण नेबरहूड असमानतेच्या बाबतीत सर्व काही लिहू इच्छित आहात जे या प्रकरणात असेल कारण आपल्याकडे 0 0 बिंदू x चा वर्ग अधिक y वर्ग आणि वर्ग मूळ तर आता आपण हे एक्सप्रेशन च्या रूपात रूपांतरित करू तर आता येथे आपल्या लक्षात आले आहे की जर आपण ही असमानता घेतली तर जी नेहमीच 0 च्या तुलनेत जास्त असेल किंवा समान असेल आणि मग आपण येथे काय मिळवू जे सूचित करेल की हे आणि नंतर येथे आपल्याकडे पेक्षा मोठे आहे आपण परिपूर्ण मूल्य घेऊ शकतो तर येथे धन आहे तर आपल्याकडे 2 आणि xy हे xy पेक्षा 2 पट अधिक आहे आणि हे xy पेक्षा मोठे आहे तर या ठिकाणी आपण ही असमानता वापरू शकतो जे च्या परिपूर्ण मूल्यापेक्षा मोठे आहे हा संबंध असल्याने आपण आता हे । xy । रीप्लेस करू शकतो आणि भागिले तर आता येथे आपल्यास मिळाले आणि आपण या डेल्टाच्या या नेबरहूड क्षेत्राचा पुन्हा विचार केला जो आहे तर आपण असे म्हटले आहे की किमान 0 0 च्या नेबरहूड भागात आणि आता असे म्हणायचे आहे की हा फरक एपिसलनपेक्षाकमी आहे तर पुन्हा आपण तीच कल्पना वापरू तर इथे ते पेक्षा कमी आहे तर हे फंक्शन आणि मर्यादित मूल्यांपेक्षा फरक कमी आहे जर आपण हे संबंध निवडले तर ते पेक्षा कमी किंवा समान आहेत तर दिले असल्यास जर आपण हे समान किंवा पेक्षा कमी निवडले तर फंक्शन व्हॅल्यू आणि त्याचे मर्यादित मूल्य यामधील फरक कमी असेल म्हणून साठी पेक्षा कमी असेल तर फंक्शन किंमतीतील फरक आणि वजा लिमीटीन्ग व्हॅल्यू हि पेक्षा कमी असेल तर आता आपण निष्कर्ष काढू म्हणून आपण प्रामुख्याने या दोन व्हेरिएबल्सच्या फंक्शनची चर्चा केली आहे तर येथे x आणि y हे स्वतंत्र व्हेरिएबल आहेत तर ते कोणतीही मूल्ये घेऊ शकतात आणि हे येथे असलेल्या फंक्शन च्या मूल्याच्या मूल्यावर अवलंबून असते आणि आपण असेही पाहिले आहे की अशा कार्ये xyz प्लेनमधील पृष्ठभागाचे प्रतिनिधित्व करतात आपण लिमिट च्या व्याख्येबद्दल देखील चर्चा केली आहे जी दिलेली संख्या L हे लिमिट आहे हे सिद्ध करण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे या दृष्टिकोनाच्या मदतीने आपल्याला फक्त लिमिट मिळू शकत नाही परंतु आपल्याला या लिमिट बद्दल काही कल्पना असल्यास Lलिमिट आहे हे सत्यापित करण्यासाठी या दृष्टिकोनाचा वापर केला जाऊ शकतो कारण जेव्हा आपल्याकडे दोन व्हेरिएबल्सची फंक्शन असतील तेव्हा आपण या दोन व्हेरिएबलच्या बाबतीत काय पाळत आहोत तर असे बरेच भाग आहेत जे xy प्लेनमधील विशिष्ट बिंदूकडे जातात आणि एका व्हेरिएबलच्या बाबतीत जे पाहिले होते ते पूर्णपणे भिन्न आहे जेथे दोन भाग होते एक उजवीकडून एक डावीकडून आणि आपल्याला डावीकडे वरुन डाव्या बाजूला आणि नंतर जर ते दोन्ही समान असतील तर आपण लिमिट अस्तित्त्वात आहे असे म्हणतो परंतु आता या ठिकाणी आपण कित्येक दिशानिर्देशातून एखाद्या विशिष्ट बिंदूकडे जाऊ शकता म्हणून काही मार्गाने जाणे शक्य नाही कारण या मर्यादित प्रक्रियेमध्ये असीम भाग आहेत एकदा आम्हाला लिमिट बद्दल काही माहिती असल्यास आणि नंतर हे लिमिट मूल्य कितीही आहे हे सिद्ध करण्यासाठी हे दृष्टिकोन खूप उपयुक्त ठरेल तर पुढील व्याख्यानात आपण लिमिट बद्दल अधिक जाणून घेऊ विशेष करुन लिमिट चे मूल्यांकन हे संदर्भ जे आपण या व्याख्याने तयार करण्यासाठी वापरले आहेत खूप खूप धन्यवाद